अभिवादन आणि टेल च्या मॉड्यूल 2 मध्ये आपले स्वागत आहे तुमच्यापैकी बहुतेकांनी किंवा तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी टेल च्या मॉड्यूल 1 मध्ये भाग घेतला असेल हे मॉड्यूल 2 आहे जे मॉड्यूल 1 चा पुढचा भाग आहे टेल हा एक कोर्स आहे जो शिक्षकांना एनबीए मान्यता अभियंत्याची चांगली वैशिष्ट्ये आणि त्यांचे अभ्यासक्रम नियोजित आणि आयोजित करण्यासाठी मदत करतो टेल मॉड्यूल 2 भाग 1 आपण अभियांत्रिकी कार्यक्रम एनबीए मान्यता आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रम पाहणार आहोत अभियांत्रिकी शिक्षक म्हणून आपण सर्वजण त्यास परिचित आहात परंतु आपण त्यास एका विशिष्ट क्रमात पाहण्याचा प्रयत्न करू कारण काही संज्ञा अलीकडील आहेत आणि विविध विद्याशाखा सदस्य या संज्ञा वेगवेगळ्या अर्थाने वापरू शकतात टेल काय करते टेल सर्व चार विभागांसह अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या शिक्षकांना सक्षम करणे ज्यामुळे त्यांचे विद्यार्थी पदवी मिळेपर्यंत चांगले अभियंता बनू शकतील हे ध्येय ठेवते तर ही एक "सेकंड ऑर्डर इनपुट" आहे हा कोर्स शिक्षकांना सक्षम बनवतो ज्यामुळे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना चांगले अभियंता होणे सुलभ करू शकतात कोर्स चार मॉड्यूल म्हणून देण्यात आला आहे एक शिकण्याच्या परीणामांकडे आहे

प्रत्येक मॉड्यूलमध्ये सुमारे अर्ध्या तासाच्या व्हिडिओ व्याख्यानांच्या 20 भागांचा समावेश असतो प्रत्येक युनिटमध्ये स्वाध्यायाचा एक संच असेल आणि प्रत्येक आठवड्यात गृहपाठ किंवा प्रश्नमंजुषा असेल नक्कीच शेवटी आपण सर्वजण एक परीक्षा देणार आहोत ज्यामुळे आपल्याला श्रेणी आणि प्रमाणपत्र प्राप्त होईल आपण मॉडेल 1 मध्ये सादर केलेल्या टेलची रचना पाहू त्याच रचना येथे पुन्हा दिल्या आहेत आम्ही सांगितल्याप्रमाणे टेलचे चार विभाग आहेत मॉड्यूल 1 शिकण्याच्या परिणामांशी चौकटीत सादर केली गेली आहे जी आपण मॉड्यूल 2 नंतरच्या युनिटमध्ये विस्तृतपणे पाहू मॉड्यूल 3 मध्ये आपण शिकवण्याच्या निर्देशांकडे परंतु त्यापैकी बहुतेक एनबीए मान्यतेसाठी जातात तसेच प्रत्येक अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा अभियांत्रिकी कार्यक्रम देणारी प्रत्येक संस्था एनएएसी मान्यतेसाठी जाते चौथ्या मॉड्यूलमध्ये आपण मान्यता प्रक्रिया पाहू सर्व संज्ञा टेल मॉड्यूल 1 मध्ये केल्या गेलेल्या सर्व स्वाध्यायाची माहिती असणे ही मॉड्यूल २ ची पूर्व अट आहे तर टेल मॉड्यूल 1 मध्ये ज्या गोष्टी संबोधित केल्या आहेत त्यांची आपण जास्त पुनरावृत्ती करणार नाही मॉड्यूल 1 मध्ये आपल्याला राष्ट्रीय मान्यता मंडळाच्या आवश्यकतेनुसार अभियांत्रिकीमधील पदवीपूर्व कार्यक्रमाच्या परिणामांवर आधारित शिक्षण उद्दीष्टे आणि पदवीपूर्व अभ्यासक्रमांचे परिणाम आपण लक्षात घेतले कारण आपण नेहमीच एनबीए मान्यता संरचना किंवा एआयसीटीई द्वारे प्रदान केलेली संरचना किंवा मार्गदर्शक तत्त्वे अवलंबतो आणि आपण अँडरसन ब्लूम विन्सेन्टी वर्गीकरण आणि शिकण्याच्या तीन कक्षा म्हणजे बौद्धिक भावनिक आणि हालचालींशी संबंधित समजून घेतल्या आपल्याला तीन कक्षांची वैशिष्ट्ये आणि विशेषतः अँडरसन ब्लूम विन्सेंटी वर्गीकरणातील बौद्धिक पक्षाची वैशिष्ट्ये समजली आपण अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या विषयांचे अपेक्षित परिणाम देखील लिहिले ज्यामुळे कार्यक्रमाचे अपेक्षित परिणाम आणि कार्यक्रमाचे विशिष्ट अपेक्षित परिणाम यांचे उपसंच यांची माहिती मिळते तर मॉड्यूल 1 च्या शेवटी आपण केवळ विषयाचे परिणाम लिहिले नाहीत तर ते कसे लिहावे तसेच या निकालांची प्राप्ती कशी मोजावी हे देखील लिहिले टेलच्या मॉड्यूल 2 3 आणि 4 च्या शेवटी जे विद्यार्थी बहुतेक शिकवण्याचा सराव करत आहेत आणि शिक्षक होण्यास इच्छुक आहेत त्यांना ऍडी च्या निर्देशात्मक रचना चौकटीत अभियांत्रिकी कार्यक्रमाच्या विषयाची रचना करता येईल आपण मॉड्यूल 2 मध्ये एडीडीईच्या संरचना विषयी तपशीलवार अभ्यास करू आणि विषयाच्या परिणामांशी संबंधित मूल्यमापनाची रचना करण्यास शिकू मॉड्यूल 2 मध्ये आपण ऍडी कडे पहात आहोत यात विश्लेषणे रचना विकास अंमलबजावणी आणि मूल्यांकन असे पाच टप्पे आहेत आपण ऍडीच्या पाचही टप्प्यांत क्रिया कशा कराव्यात हे पाहणार आहोत आणि आम्ही टेल मॉड्यूल 2 मधील सहभागीं कडून चांगल्या मूल्यमापनाची रचना अपेक्षित करतो जी अभ्यासक्रमाच्या अपेक्षित परिणामांची सुसंगत असेल हे मॉड्यूल 2 चे निष्कर्ष आहेत मॉड्यूल 3 मेरिलच्या तत्त्वांचे अनुसरण करून विषयांचे अपेक्षित परिणाम आणि क्षमता प्राप्त करण्यासाठी विषयांच्या या परिणामांशी सुसंगत अशा मूल्यमापन आणि निर्देशांची रचना करणे मॉड्यूल 4 विभाग स्तरावर एनबीए मान्यतेसाठी तयारी करणे आणि संस्था स्तरावर नॅक मान्यतेसाठी देखील तयारी करणे हा कोर्स अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील कार्यरत शिक्षक इच्छुक शिक्षक शिक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असणारे पदवीधर विद्यार्थी आणि कॉर्पोरेट्स शैक्षणिक संस्था शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक तंत्रज्ञान आणि प्रशिक्षण कार्यक्रम देणार्या कंपन्यांसाठी उपयुक्त ठरेल आजकाल अशा अनेक कंपन्या आहेत ज्या कॉर्पोरेट्स तसेच शैक्षणिक संस्थांसाठी कार्यक्रम बनविण्याचा प्रयत्न करीत आहेत आपल्याला काही संज्ञांची स्पष्ट माहिती असणे आवश्यक आहे आपण असे काही शब्द लिहून घेण्याचा प्रयत्न करू ज्यासाठी लोक सहसा इतर शब्द वापरतात अभियांत्रिकी कार्यक्रम म्हणजे काय ते पाहूया अभियांत्रिकी कार्यक्रम हा चार वर्षाचा अध्यापन व अध्ययन क्रियांचा कालावधी आहे जो बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी प्राप्त करण्यास पात्र ठरवतो जेव्हा आपण एखादा कार्यक्रम म्हणतो तेव्हा ते सद्यस्थितीच्या संदर्भात नेहमीच औपचारिक पदवीशी संबंधित असते अभियांत्रिकी कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना हा शब्द वापरतात याचा अर्थ असा आहे की अभियांत्रिकी कार्यक्रमाचे निष्कर्ष आज समजल्याप्रमाणे एखाद्या चांगल्या अभियंत्याची वैशिष्ट्ये दर्शवतात हे वेळोवेळी थोडेसे बदलत राहू शकते असे नाही की आपण कार्यक्रमाचे अपेक्षित परिणाम एकदाच लिहू आणि ते कायम राहतील तंत्रज्ञानाने अभियंत्यांची भूमिका बदलल्यामुळे कार्यक्रमाच्या अपेक्षित परिणामांचे स्वरूप देखील काळाबरोबर बदलले पाहिजे मार्गदर्शक सूचनांनुसार भारतातील अभियांत्रिकी कार्यक्रम संरचित आणि आयोजित करणे आवश्यक आहे एआयसीटीई अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद आहे ते येथे काय मार्गदर्शक तत्त्वे देतात ते कार्यक्रमाच्या शिर्षकाशी संबंधित आहेत याचा अर्थ असा की आपण आपल्या कार्यक्रमासाठी कोणते शीर्षक वापरू शकता बी टेक ऑफ कॉम्प्यूटर सायन्स किंवा बी टेक कॉम्प्यूटर सायन्स अँड इंजिनिअरिंग जेणेकरून आपण जी पदवी प्रदान करतो त्यांना सर्वसाधारणपणे एआयसीटीई ची स्वीकृती पाहिजे अर्थात एआयसीटीई देखील वेळोवेळी कार्यक्रमाच्या शीर्षकांच्या यादीमध्ये बदल करत राहील परिणामांवर आधारित शिक्षण कार्यक्रमाचा कालावधी सत्र पद्धती किती क्रेडिट्ससाठी कार्यक्रमाची रचना करायची आहे अभ्यासक्रम घटक श्रेणी आणि भौतिक पायाभूत सुविधा या संदर्भात मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत एआयसीटीईने ही मार्गदर्शक तत्त्वे सांगितली आहेत जोपर्यंत आपण त्याचे अनुसरण करीत नाही तोपर्यंत एआयसीटीई आपल्याला अभियांत्रिकी पदवी प्रदान करण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीची पात्रता घेण्यास किंवा पात्र करण्यास परवानगी देणार नाही या व्यतिरिक्त राज्य सरकारांची मार्गदर्शक तत्त्वे जी आरक्षणे शुल्क रचना आणि प्रवेश या संदर्भात आहेत अजून बर्याच गोष्टी असू शकतात परंतु राज्य सरकार देत असलेली ही मुख्य मार्गदर्शक तत्त्वे आहेत भारतातील बहुतेक महाविद्यालये काही विद्यापीठाशी संलग्न आहेत महाविद्यालय पदवी प्रदान करू शकत नाही त्याचे त्यासाठी विद्यापीठ आवश्यक आहे काही खासगी विद्यापीठे आहेत किंवा शासनाने स्थापित केलेली विद्यापीठे आहेत संलग्न विद्यापीठाकडे प्रवेश अभ्यासक्रम परीक्षा मूल्यांकन आणि निकाल जाहीर करण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे आणि काही बंधने असतील अभियांत्रिकी कार्यक्रमांची रचना एआयसीटीई राज्य सरकार आणि संबंधित विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार केली जावी व त्या अंमलात आणाव्या लागतील ज्या प्रत्येक शिक्षकांना माहिती आहेत परंतु त्यास संबंधित चौकटीत समजून घ्यावे लागेल या कार्यक्रमासाठी एनबीए मान्यता मिळवणे अनिवार्य नसले तरी बहुसंख्य कार्यक्रम लिहावी लागतात ते दूरदृष्टी आणि उद्दिष्ट विधाने काय असावित हे सांगत नाहीत परंतु त्यांना संस्थेचे दूरदृष्टी आणि उद्दिष्ट विधाने विभागाचे दूरदृष्टी आणि उद्दिष्ट विधाने कार्यक्रमाची शैक्षणिक उद्दीष्टे कार्यक्रमाचे अपेक्षित परिणाम कार्यक्रमाचे विशिष्ट परिणाम विषयांचे परिणाम आणि आपण सीओ पीओ आणि पीएसओ कसे प्राप्त करू शकता हे लिहावे लागेल सामान्यत गुणवत्ता सांभाळणे आणि आपण सतत सुधारण्याचा प्रयत्न करणे अपेक्षित आहे तर कार्यक्रमाची रचना आणि आयोजित करण्यासाठी एनबीए मान्यतेचे हे सर्व पैलू आहेत दूरदृष्टी आणि उद्दिष्ट विधान व्यतिरिक्त उर्वरित गोष्टी मॉड्यूल 1 मध्ये संबोधित केल्या गेल्या किमान शब्दावली ते काय आहेत ते कसे संबंधित आहेत इत्यादी आपण शिकलो ओबीईच्या आधी अभियांत्रिकी कार्यक्रम तुम्हाला समजून घ्यायचे असतील तर तुम्हाला 2015 पूर्वीचे अभियांत्रिकी कार्यक्रम पहावे लागतील अनौपचारिकरित्या थोडीशी रचना होती परंतु अभियांत्रिकी कार्यक्रमाची रचना करण्यासाठी कुठल्याही मंडळाद्वारे किंवा संस्थेने औपचारिक चौकट आखली नव्हती उदाहरणार्थ आपण अभियांत्रिकी कार्यक्रम देणार्या कोणत्याही संस्थेने दिलेले दस्तऐवज पाहिल्यास कार्यक्रमाचे उद्दीष्टे काय आहेत निष्कर्ष काय आहेत किंवा त्याकरिता किमान समतुल्य शब्द असे लिहिलेले कोणतेही रचनात्मक दस्तऐवज नाही संरचना एकतर अनौपचारिक होती किंवा लिहिलेली नव्हती आता आपल्याला सर्व काही कागदावर मांडावे लागते ज्यामुळे ज्या चौकटीत कार्यक्रमाची आणि विषयांची रचना आणि मांडणी केली आहे त्याबद्दल स्पष्टता जाणवते कार्यक्रम किंवा विषय पातळीवर कोणत्या निकषांची पूर्तता केली पाहिजे हे जाणण्यासाठी कोणतेही निकष ओळखले गेले नाहीत यामुळे एखाद्या स्वायत्त संस्थेतल्या प्राध्यापक सदस्याला विषयाची रचना आणि अध्यापन संबंधित संपूर्ण स्वातंत्र्य आहे त्याच्यावर कोणतेही उत्तरदायित्व नसते तो कोणताही एक विषय निवडतो त्याच्या अभ्यासक्रमाची रचना करतो आणि त्याला योग्य वाटेल अशा पद्धतीने राबवतो त्यादृष्टीने अगदी लक्ष्य देखील विशेषतः सांगितले जात नाही संपूर्ण स्वायत्ततेचा हा अधिकार आणि चौकटीची आवश्यकता नसणे हे बहुतेक प्राध्यापकांना अपेक्षित असते हेच कारण आहे की कोणत्याही चौकटीशिवाय कार्य करण्याची सवय झाल्यामुळे अनेक प्राध्यापकांना कोणतीही चौकट उपलब्ध करण्यात थोडीशी मर्यादा वाटू शकते आपण सध्या तो पैलू पाहू विषयांची वर्गवारी अशी आहे अभ्यासक्रमाच्या घटकांमध्ये मूलभूत विज्ञानांचा समावेश आहे किती आणि कोणते विषय हे एखाद्या कार्यक्रमावर अवलंबून असतात जे एनबीए किंवा एआयसीटीई यांनी नमूद केलेले नाहीत परंतु विज्ञानातील एक मूलभूत घटक आहे मूलभूत विज्ञान सामान्यत भौतिकशास्त्र रसायनशास्त्र गणित जीवशास्त्र अशा गोष्टी बनवतात मानवता आणि सामाजिक शास्त्र यांच्यामध्ये भाषा आणि व्यवस्थापन आणि इतर कोणत्याही सामाजिक शास्त्र विषयांचा समावेश असतो अभियांत्रिकी विज्ञान व्यावसायिक गाभा व्यावसायिक निवडक विषय आणि एक प्रकल्प हे विस्तृतपणे अभ्यासक्रम घटक आहेत म्हणून जेव्हा एखादा अभ्यासक्रम तयार करतो तेव्हा सर्वप्रथम संपूर्ण कार्यक्रमाचे क्रेडिट्स या अभ्यासक्रमाच्या घटकांतर्गत वितरित केले जातात एकूण कार्यक्रमाचे किती क्रेडिट्स मूलभूत विज्ञानांना वाटप केले जातात अभ्यासक्रमात काही विषय असतील ज्यांना यापैकी एखाद्या विभागात ठेवणे अवघड आहे परंतु बर्याच श्रेणी तयार करता येत नाहीत कधीकधी आपल्याला एखादा विशिष्ट विषय केला पाहिजे की नाही हे ठरविण्यात अडचण येते 'अभियांत्रिकी विज्ञान' किंवा 'मूलभूत विज्ञान' किंवा त्यास व्यवसायिक गाभ्यामध्ये बदलले जावे वगैरे असे प्रश्न नेहमीच असतील परंतु तेथे सात अधिकृत श्रेणी ओळखल्या गेल्या आहेत आणि सर्व अभ्यासक्रम या सात श्रेणींपैकी एका श्रेणीअंतर्गत ठेवले पाहिजेत किमान सध्या आपण एआयसीटीईच्या संदर्भात सांगू शकतो की बीई प्रोग्राममध्ये सुमारे 160 क्रेडिट्सचे क्रेडिट लोड असेल म्हणजेच ते 160 अधिक किंवा काही वजा असू शकते जरी अद्यापपर्यंत असे बरेच प्रोग्राम कार्यरत आहेत जे कागदावर 260 क्रेडिट पर्यंत कार्यरत आहेत जरी त्यांची क्रेडिट परिभाषा बदलत राहील परंतु बहुतेक कार्यक्रम 200 क्रेडिट्स पर्यंत कुठेही कार्यरत आहेत आणि अलीकडच्या काळात ते 160 च्या आसपास परत येत आहेत बरेच प्रोग्राम्स 160 अधिकवजा 5 किंवा 160 अधिकवजा 10 पर्यंत परत आले आहेत किंवा त्यामध्ये येण्याचा प्रयत्न करीत आहेत हे क्रेडिट्स एनबीए द्वारे ओळखले गेलेले पीओ ठेवून अभ्यासक्रम मंडळाद्वारे ओळखले गेलेले पीएसओ ठेवून आणि विद्यापीठ एआयसीटीई आणि यूजीसी यांच्या आवश्यकता विचारात घेऊन अभ्यासक्रम घटकांवर वितरित केले जातात आपल्याकडे या अडचणी आहेत उदाहरणार्थ यूजीसी म्हणते की आपल्याकडे पर्यावरणीय किंवा पर्यावरण विषयक विषय असणे आवश्यक आहे कधीकधी एक विद्यापीठ म्हणू शकेल की प्रत्येक विद्यार्थ्याला स्थानिक भाषेच्या एका विषयातून जावे लागेल आणि कधीकधी विद्यापीठ देखील व्यावसायिक आचारसंहिता यावर विशेष भर असलेला विषय असावा अशी सक्ती करू शकते त्या मर्यादेपर्यंत यापैकी कोणत्या अधिकृत संस्थेकडून आवश्यकता येऊ शकतात आणि आपण पीओ आणि पीएसओबद्दल बोललो आहे पीओ एनबीए द्वारे दर्शविले जातात आणि पीएसओ कार्यक्रमाशी संबंधित अभ्यासक्रम मंडळाद्वारे दर्शविले जातात विषयांची अंतिम निवड अभ्यासक्रम मंडळामार्फत केली जाते आणि या विषयांना आपल्याला माहित असलेल्या सात श्रेणीमध्ये विभागावे लागते विषय 3 0 0 किंवा 3 1 0 3 0 1 आणि अशाच प्रकारे देऊ शकता उदाहरणार्थ प्रकल्पात 0 0 12 किंवा 0 0 8 क्रेडिट्स असू शकतात पूर्वीचे अभ्यासक्रम 100 गुण 150 गुण इत्यादी गुणांसह दर्शविले गेले होते येथे त्यांची क्रेडिट्सची संख्या आणि विद्यार्थ्याला मिळणार्या श्रेणीद्वारे दर्शविले जाते सीबीसीएस योजनेअंतर्गत विद्यार्थ्यास विस्तृत विषयांमधून निवड करता आली पाहिजे आपल्याला आणखी एक बाब लक्षात ठेवण्याची गरज आहे ती म्हणजे अध्यापन आठवड्यांची संख्या सामान्यत सर्व सत्रांमध्ये नव्वद कामाचे दिवस असतात आपणपण सर्व नव्वद दिवस शिकवत नाही आपण काही अंतर्गत चाचण्या घेतो काहीवेळा तयारीच्या सुट्ट्या असतात त्यानंतर अंतिम परीक्षा असते या सगळ्याचा विचार करता अध्यापनाचे प्रत्येक सत्रातील आठवडे 14 ते 15 असतात हे महत्त्वाचे का आहे सर्व विद्यार्थ्यांकडून समाधानकारकपणे शिकता येणार्या विषयाचा तपशील ही संख्या लक्षात ठेवून निवडला पाहिजे मी हा तपशील अनिश्चित काळासाठी वाढवित असल्यास कारण शिक्षक म्हणून मी जे शिकले पाहिजे त्या सर्व गोष्टींचा विचार करतो परंतु 14 ते 15 आठवड्यांत मी त्यास योग्य न्याय देऊ शकणार नाही हे लक्षात घेतले पाहिजे की वर्गातील परस्पर संवादांसाठी उपलब्ध आठवड्यांची संख्या 14 किंवा 15 आहे आणि त्यानुसार विषयाचा तपशील समायोजित करावा लागेल क्रेडिट आणि अभ्यासक्रम एक क्रेडिट म्हणजे एका सत्रासाठी दर आठवड्यात एक तास वर्ग अध्यापन किंवा आठवड्यातून एक तासाचे प्रशिक्षण किंवा आठवड्यातून दोन तास प्रयोगशाळेचे काम असते आणि हे काटेकोरपणे पाळले पाहिजे यूजीसी आणि एआयसीटीई स्तरावर हे सर्व लागू आहे कोणत्याही संस्थेने महाविद्यालयाने क्रेडिटची व्याख्या बदलू नये विषयाचा तपशील क्रेडिटची संख्या लक्षात घेऊन ओळखणे आवश्यक आहे काही विषय 2 0 0 किंवा काही 3 1 0 आहेत क्रेडिटची संख्या आणि संदर्भ यावर अवलंबून येथे संदर्भ म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता पायाभूत सुविधा संबोधित केलेले पीओ आणि विचारात घेतलेल्या विषयाचे स्वरूप जर विषय अत्यंत गणितीय असेल आणि अत्यंत अवघड संकल्पना सामील झाल्या असतील किंवा अत्यंत जटिल कार्यपद्धती अभ्यासक्रमात गुंतलेली असेल तर अर्थात त्या अनुषंगाने त्यानुसार विषयाचा तपशील समायोजित करावा लागेल अशा विषयांचा अभ्यासक्रम ठरवताना वरील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे ज्ञान पातळीच्या आधारे आपल्याला अभ्यासक्रम दोन प्रकारे विभागणे आवश्यक आहे उदाहरणार्थ मानविय सामाजिक शास्त्र मूलभूत विज्ञान आणि अभियांत्रिकी विज्ञान यांचे विषय तथ्यात्मक वैचारिक प्रक्रियात्मक आणि मेटाकॉग्निटीव्ह अशा चार सामान्य श्रेणीत ज्ञानाची विभागणी करतात तर व्यावसायिक विषय अभियांत्रिकी ज्ञानाच्या चार विन्सेन्टी श्रेणीतील मूलभूत रचना तत्त्वे निकष आणि वैशिष्ट्य व्यावहारिक निर्बंध आणि रचनात्मक इन्स्ट्रुमेंटेशन यांच्याशी संबंधित असतात जेव्हा आपण खुल्या निवडक विषयांकडे येता तेव्हा अशा विषयांची रचना हा प्रथम श्रेणीचा किंवा अभियांत्रिकी श्रेणीचा असावा याबाबतची निवड विषयाची रचना करणाऱ्याची असते विषयाच्या शेवटी काय करण्यास सक्षम असावे हे त्यांना स्पष्ट झाल्यावर विद्यार्थी चांगले शिकतात हे विषयाचे अपेक्षित परीणाम म्हणून लिहिलेले असतात मूल्यमापन म्हणजे त्यांनी काय करावे ही अपेक्षा आहे शिकवण्याच्या क्रियांची रचना अशी केली जाते आणि अशी राबवली जाते ज्यामुळे विद्यार्थ्यांनी जे आत्मसात करणे अपेक्षित आहे ते प्राप्त करणे सुलभ होते चांगल्या विषयाची ही तत्वे आहेत या मॉडेलच्या भाग 2 मध्ये आपण चांगल्या शिक्षणासाठी विषय रचनेची भूमिका काय आहे हे सादर करू लक्ष दिल्याबद्दल आपले अनेक आभार